सर्वांना नमस्कार आमच्या इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि कम्प्युटर ग्राफिक्सवरील NPTEL ऑनलाइन प्रमाणपत्र अभ्यासक्रमात आपले स्वागत आहे या कोर्समध्ये इंजिनिअरिंग ड्रॉइंग कोनिक सेक्शन्स ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन सेक्शन्स आइसोमेट्रिक प्रोजेक्शन engineering drawings conic sections orthographic projections sections isometric projectionsआणि कॉम्पुटर ग्राफिक्सचे आणि काही डिझाइन प्रकल्पांचे विहंगावलोकन आहेत मागील दोन व्याख्यानात आपण कोणतेही ड्रॉईंग काढण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत ड्रॉईंग इंस्ट्रुमेंट्स आणि लेटरिंग सिस्टमची ओळख करून दिली तेथे आपण शिकलो की अभियांत्रिकी किंवा टेक्निकल ड्रॉईंग हे एखाद्या भागाचे असेंब्ली सिस्टमचे किंवा संरचनेचे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे आणि हे फ्रीहँड किंवा मेकॅनिकल टूल्स किंवा संगणक वापरुन तयार केले जाऊ शकते एकदा अभियांत्रिकी किंवा टेक्निकल ड्रॉईंग झाल्यावर ते उत्पादनास पाठविले जाईल आणि त्या रेखांकनास वर्किंग ड्रॉईंग असे म्हटले जाईल वर्किंग ड्रॉईंगमध्ये उत्पादनांच्या निर्मितीच्या टप्प्यात वापरल्या जाणार्या टेक्निकल ड्रॉईंग असतात त्यांच्याकडे उत्पादनाची निर्मिती आणि एकत्र करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती असते आमच्या कोर्समध्ये आपण प्रामुख्याने अभियांत्रिकी किंवा टेक्निकल ड्रॉईंगवर लक्ष केंद्रित करतो सारांश म्हणून मागील वर्गात आपण A0 A1 A2 ते A4 आणि त्यांचे स्टॅण्डर्ड आकार वापरल्या जाणार्या वेगवेगळ्या ड्रॉईंग शीट्स पाहण्याचा प्रयत्न केला आपण उत्कृष्ट रेखांकनासाठी वापरल्या जाणार्या टेबल्सचे प्रकार तसेच मिनी ड्राफ्टर कम्पास आणि डिव्हिडर्स विविध शेड्सची पेन्सिल आणि त्यांचे ग्रेड सारख्या इतर उपकरणे देखील समाविष्ट केले आहेत ज्यात सेट स्क्वेअर आणि प्रोटेक्टर सारख्या इतर आवश्यक घटकांचा समावेश आहे इरेजर इ इत्यादी आणि नंतर आपण वापरणार आहोत ती लेटरिंग अक्षराची उंची एखाद्या अक्षराची जाडी जर लोअरकेस असेल किंवा अपरकेस असेल तर कोणत्या प्रकारचे डायमेंशन पाळले पाहिजेत यावर आपण आढावा घेण्याचा प्रयत्न केला आजच्या व्याख्यानात आपण ड्रॉईंग शीटसाठी वापरल्या जाणार्या लेआउट ड्रॉईंग शीटमध्ये वापरल्या जाणार्या किंवा नमूद केलेल्या डायमेंशनिंग आणि टॉलरन्स कव्हर करू आणि आपण प्रामुख्याने एखाद्या लाईन कर्व आणि इतर गोष्टींचे डायमेंशन कसे जाणून घेऊ आणि या टॉलरन्सच्या समस्येवर तोडगा काढू या ड्रॉईंग शीटमध्ये स्टॅण्डर्ड लेआउट वापरावे लागतील आणि भिन्न संस्था या स्टॅण्डर्ड लेआउट्स निर्दिष्ट करतात यामध्ये स्टॅण्डर्ड हे साहित्याच्या भागांच्या विशिष्टतेचा किंवा एकसारखेपणा कार्यक्षमता आणि विशिष्ट गुणवत्ता प्राप्त करण्याच्या उद्देशाने केलेल्या प्रक्रियांचा एक संच आहे म्हणूनच हे प्रत्येकाला अनुसरण करावे लागणारे प्रोटोकॉल आहेत ISO AISI SAE ASTM ASME ANSI आणि BIS ही स्टॅण्डर्ड संस्थांची उदाहरणे आहेत ISO हे आंतरराष्ट्रीय स्टॅण्डर्ड आहे SAE ही सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स आहे ASME हे अमेरिकन मेकॅनिकल इंजिनीअरिंग असोसिएशन आहे आणि BIS हे ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्ड आहे यापैकी प्रत्येक संस्था भिन्न प्रकारचे स्टॅण्डर्ड पाळते तरीही आजकाल लोक या स्टॅण्डर्डचे सार्वत्रिकरण शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि मुख्यत आमच्या ड्रॉईंग शीटसाठी आपण ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्ड समवेत जातो चला ड्रॉईंग शीट लेआउटचे टेम्प्लेट पाहू येथे आपण ज्या वस्तू ट्रिम्ड एजेसने दर्शवित आहोत ते म्हणजे पेपरवर जेथे कट केला आहे तो भाग आहे A0शीट किंवा A4शीट या लांबी आणि रुंदीपर्यंत उपलब्ध आहे आणि त्या एजेसला ट्रिम्ड एजेस म्हणतात ड्रॉईंग शीटच्या लेआउट मध्ये आपण सामान्यत शीर्षक जागेत या जागेमध्ये विविध रेखाचित्रे काही सीमा माहिती A B C Dसारखी काही अक्षरे आणि 1 2 3 4 अशी सारखे काही अंक पाहतो या शीर्षक ब्लॉक आणि कडा दरम्यान किती जागा शिल्लक आहे आणि सीमा रेषा रूंदी किती असावी आणि त्या ड्रॉईंगची लांबी किती आहे हे जाणून घेण्यासाठी एखाद्याला स्टॅण्डर्ड प्रोटोकॉल चे अनुसरण करावे लागेल या वर्गात आपण ड्रॉईंग शीटच्या लेआउट बद्दल तपशीलवार पाहू ड्रॉईंग शीटच्या लेआउट साठी प्रथम म्हणजे सीमा आहे सहसा सुव्यवस्थित कडा दरम्यान सर्वत्र सुमारे 10 मिमी किंवा अधिक जागा असते तरशीट त्या पातळीपर्यंत उपलब्ध असते आणि आपण त्यास ट्रिमशीट म्हणून कॉल करतो आणि तेथून आपण सामान्यत 10 मिमी किंवा त्याहून अधिक अंतर असलेले आयताकृती ब्लॉक तयार करतो 10 मिमी पेक्षा जास्त काहीही नेहमीच रिकमेंड केले जाते पुढे आहे मार्जिन भरणे जर आपण उजवीकडून डावीकडे पहिले तर या सीमा रेषांची रुंदी दिसली तर डाव्या बाजूस थोडी जास्त असते ती जागा ती अतिरिक्त जागा जी आपण कमीतकमी २० मिमी जागेचा वापर करणार आहोत प्रत्येकाला सोडावी लागते ती सीमेसह डावीकडची बाजू आहे ती छिद्र पाडण्यासाठी दिली जाते जर कोणाला ही ड्रॉईंग शीट स्टेपल करायच्या असतील किंवा मुख्यपणे रेकॉर्ड ठेवण्यासाठी छिद्र करायचे असेल तर ही अतिरिक्त जागा वापरली जाईल ड्रॉईंग शीटच्या लेआउटसाठी पुढील आहे रेफरन्स ग्रीड सिस्टम फ्रेम मधील ड्रॉईंग सुलभतेसाठी हे सर्व आकाराच्या औद्योगिक ड्रॉईंग वर प्रदान केले आहे फ्रेम्सची लांबी आणि रुंदी समान संख्येने विभागली गेली आहे आणि अंक किंवा कॅपिटल अक्षरे वापरुन लेबल केले आहे जर आपण हे ड्रॉईंग शीटवर पहात असेल तर आपण एक रेफरन्स ग्रीड सिस्टम पाहू शकतो उभ्या दिशेने आपण वरच्या डाव्या कोपर्यातून प्रारंभ होणारी A B C D कॅपिटल अक्षरे देतो आणि येथे आपल्याला A B C आणि D दिसतात त्याचप्रमाणे आडव्या दिशेने आपण 1 2 3 आणि 4 अंक पाहतो उदाहरणार्थ आपल्याकडे याचे ड्रॉईंग आहे याठिकाणी भागाच्या समान भागाचे किंवा येथे इतर गोष्टींचे आणखी एक ड्रॉईंग आहे हा संदेश चांगल्याप्रकारे पोहोचविण्यासाठी आपण सामान्यत ही रेफरन्स ग्रीड सिस्टम वापरतो 3 किंवा 4 आणि C आणि B माहिती या सारख्यांचा रेफरन्स ग्रीड सिस्टम मध्ये भाग असेल तर हे A B C D आणि 1 2 3 4 ड्रॉईंग शीटच्या वेगवेगळ्या भागांचे भाग दर्शवितात उदाहरणार्थ येथे W हे A B झोनमधील 1 2 झोनमध्ये आहे वर उजवी कडील डावीकडे तळाशी डावीकडे आणि तळाशी उजवीकडे आडव्या कडांवरील ग्रीड्सला अंकांची लेबल लावलेली असते तर उभ्या कडांवरील ग्रीड्स अक्षरे किंवा अप्परकेस अक्षरे वापरुन लेबल केलेले असतात प्रत्येक ग्रीडची लांबी 25 मिमी ते 75 मिमीच्या दरम्यान असू शकते ज्या आपण या खालच्या मर्यादा किंवा वरच्या मर्यादा वापरतो त्या ड्रॉईंग शीटवर अवलंबून असतात या ड्रॉईंग शीट लेआउटचा दुसरा आवश्यक घटक म्हणजे रिव्हिजन टेबल येथे आपल्याला ती रिव्हिजन शीट सापडेल एक रिव्हिजन टेबल सामान्यत रेखांकन फ्रेमच्या वरच्या उजवीकडे स्थित असते ड्रॉईंगमधील सर्व बदलांचे तेथे दस्तऐवजीकरण केले जाते सामान्यत एकदा या अभियांत्रिकी ड्रॉईंगसाठी घटक पूर्ण झाल्यावर आणि काही पुनरावृत्ती असल्यास आवश्यक असल्यास आणखी एक ड्रॉईंग शीट पुनरावृत्तीसह प्रदान केले जाईल ड्रॉईंग शीट साठी सामान्यत माहितीची तांत्रिक सामग्री एक सारणी म्हणून प्रदान केली जाईल ज्यास आपण पुनरावृत्ती टेबल म्हणतो उत्पादन ड्रॉईंग साठी ड्रॉईंगमध्ये समाविष्ट असलेले घटक उदाहरणार्थ एक भाग ब्रासने बनविला गेला आहे तर दुसरा भाग ब्रॉन्झने बनविला गेला आहे तर तिसरा भाग लोखंडाने बनवला गेला आहे तर या वेगवेगळ्या साहित्यांचा उल्लेख करावा लागेल तर त्यांच्या हेतूसाठी साहित्य किंवा भाग यादी ज्यास सामग्रीचे बिल म्हटले जाते देखील समाविष्ट केले आहे जर रेखांकनामध्ये बरेच भाग आहेत किंवा ते असेंब्ली असल्यास एक टॅबुलेटेड भाग सूची रेखाचित्रात जोडली गेली आहे मटेरियलचे बिल सामान्यत शीर्षक ब्लॉकच्या अगदी वरच्या उजवीकडे ड्रॉईंग फ्रेमच्या खाली ठेवले जाते सहसा आमच्याकडे येथे शीर्षक ब्लॉक असते चला तर मग ड्रॉईंग शीटचे उदाहरण पाहू तर ड्रॉईंग शीट ज्यामध्ये रेफरन्स ग्रीड सिस्टीमने लेटरिंग आहे आपण ती पाहू शकतो या रेफरन्स ग्रीड सिस्टम आहेत आपण आयटम ब्लॉक आणि मूलभूत घटक पाहू शकतो ज्याचे आपण आयसोमेट्रिक विव्हज त्रिमितीय वस्तू आणि त्यांचे प्रोजेक्शन्स व्हिव्ज पाहू शकतो काही आतील तपशील वगैरे दर्शविले असल्यास ते देखील दर्शविले जाईल आपण हे पाहू शकतो की टायटल ब्लॉकसाठी कॅपिटल अक्षरे वापरली गेली आहेत आणि येथे आपण एक प्रकारची संख्या प्रणाली बघू शकतो तेथे रेषा आणि काही संख्या आहेत ज्यास डायमेन्शन्स म्हणतात आणि आपण ते नंतर पाहू आता ड्रॉईंग शीटच्या डायमेन्शन्स कडे परत येऊ जिथे आपण ड्रॉईंग दर्शविली आहेत उदाहरणार्थ व्यासासह वर्तुळासारखे काहीतरी आणि अशाच प्रकारचे बरेच काही तर नाव कसे द्यावे त्याबद्दल या विभागात आपण पाहणार आहोत यामध्ये आपण काय डायमेन्शन्स समाविष्ट केले आहे डायमेन्शन्स चे मूलभूत नियम अभियांत्रिकी रेखांकनांमध्ये चांगल्या डायमेन्शन्ससाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे काय आहेत याकडे पाहू डायमेन्शन्स काय आहेत याचा पहिला भाग पाहूया आपण आकार किंवा डिझाइन ची किंवा मॉडेलच्या आकाराचे स्थान दर्शविण्यासाठी डायमेन्शन्सचा वापर करतो डायमेन्शन्स हे मोजमापांच्या योग्य युनिट्स मध्ये व्यक्त केलेले एक संख्यात्मक मूल्य आहे आणि आकाराचे स्थान अभिमुखता फॉर्म किंवा एखाद्या भागाची भौमितिक वैशिष्ट्ये परिभाषित करण्यासाठी डायमेन्शन्सचा वापर केला जातो उदाहरणार्थ मला हे आयत रिप्रेझेंट करायचे आहे नंतर नैसर्गिकरित्या मला उंची काय असू शकते आणि त्याची रुंदी आणि लांबी काय असू शकते याचा उल्लेख करावा लागेल कदाचित ते जमिनीच्या पातळीपासून 5 मीटर उंच असू शकते तर या लेखामध्ये आपण अशा प्रकारचे डायमेंशनिंग शिकणार आहोत उत्पादन सुविधेत मशिनिस्टशी संवाद साधण्याच्या पद्धतीत योग्य डायमेंशनिंग आवश्यक आहे या ड्रॉईंग शीट्सचे हे डायमेंशनिंग म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची तांत्रिक माहिती असते ते लिनिअर डायमेन्शन्स असू शकतात हे विशिष्ट संदर्भ स्केलच्या संदर्भात कोनीय असू शकते हे कदाचित त्रिज्या किंवा सिलेंडरचा व्यास किंवा वक्र भाग दर्शविते डायमेन्शन्स ची मूलभूत शब्दावली पाहू येथे आपण विशिष्ट आकाराचा एखादा ऑब्जेक्ट दर्शवित आहोत तिथे आपण रेषा आणि बाण सारखे काहीतरी दर्शवित आहोत आणि काही दशांश असलेली काही संख्या दाखवत आहोत त्याचप्रमाणे येथे आपण बाणांसह काही संख्या दर्शवित आहोत ज्यास डायमेन्शन्स म्हणतात तंतोतंत ही मोठ्या प्रमाणात माहिती आहे तर आपण याला बेसिक डायमेंशन व्हॅल्यू म्हणून संबोधू डायमेंशन दर्शविण्यासाठी आम्हाला एक डायमेंशन रेखा आवश्यक आहे डायमेंशन संपत असताना आपण ती एका बाणाने दर्शवितो तर बाण असलेल्या रेषास समाप्ती चिन्ह असे म्हणतात कोणताही लांबीचा स्केल जो आपण वापरू इच्छितो तो आपल्याला टर्मिनेटिंग उंचीच्या ऍरो सह एका लाईन च्या सहाय्याने दर्शवावा लागेल जेव्हा आपण कधीकधी रेषा दर्शवितो तेव्हा आपण लिहितो ड्रॉ लाईन्स उदाहरणार्थ येथे हा एक आणि हा एक हा रेखांकनाचा भाग नाही परंतु या डायमेंशन रेषा दर्शविण्यासाठी आपण सहसा विस्तार रेषा रेखाटतो जेव्हा जेव्हा कर्व्ह असतात तेव्हा त्या डायमेंशन ची त्रिज्या दर्शविणे ही सामान्य पद्धत आहे उदाहरणार्थ येथे आपल्याकडे अर्धवर्तुळाकार कंस आहे तर त्यास 1 25 चा त्रिज्या असणे आवश्यक आहे आणि त्रिज्या चिन्हासाठी आपण R अक्षर वापरतो येथे आपण लीडर लाईन दाखवत आहोत ही देखील रेडियल लाइन आहे तर आपण त्या दिशेने जाणारा बाण येथे पाहू शकतो फाय व्यास चिन्ह दर्शवते आणि 1 0 हे डायमेंशन मूल्य आहे तर जेव्हा जेव्हा व्यासाचे चिन्ह असते तेव्हा सहसा आपण फाय ग्रीक अक्षरासह जातो आणि जेव्हा ते त्रिज्या असते तेव्हा आपण कॅपिटल R अक्षरासह जातो तेथे आणखी एक लाईन आहे तिला म्हणतात सेंटरलाईन जेव्हा जेव्हा आपल्याकडे सिलेंड्रिकल वस्तू असतात आणि आपल्याला त्याचे अक्ष दर्शवायचे असते तेव्हा आपण या सेंटरलाईनसह जातो जेव्हा जेव्हा आपण रेफरन्स डायमेन्शन्स दर्शवू इच्छितो तेव्हा आपण हा कंस वापरतो आणि 2 50 हे दर्शविते की ही लांबी 2 5 असावी जरी ते ड्रॉईंगमध्ये 2 5 नसले तरी परंतु जेव्हा लोक या डायमेन्शन्स वापरणे सोपे करण्यासाठी तेव्हा दर्शवण्यासाठी ते अक्षर आणि एरोहेड्स 2 5 सह हे कंस वापरतात अशा प्रकारच्या डायमेन्शन्सना रेफरन्स डायमेन्शन्स म्हणतात हे केवळ रेखांकन दर्शवण्यासाठी दिले जाणारे अतिरिक्त डायमेन्शन्स आहेत हे डायमेन्शन्स आधीपासूनच रेखाचित्रात जटिल तपशील म्हणून दिले जाते चला अजून एक रेखांकन पाहू येथे आपण हा आकार पाहत आहोत येथे आपण 1 2 मूलभूत डायमेन्शनसह विस्तारित रेषा आहेत हे लक्षात घेऊ शकतो जेव्हा आपल्याकडे सिलेंड्रिकल वस्तू असतात तेव्हा मध्य रेष असतात उदाहरणार्थ हा सिलेंड्रिकल आहे सिलेंड्रिकल भाग आणि अक्ष सारखे काहीतरी दर्शवण्यासाठी आपण त्या मध्य रेषा वापरतो हे दर्शविण्यासाठी जेव्हा जेव्हा सामग्री उघडली गेली असेल किंवा जेव्हा जेव्हा साहित्य सुरू होईल तेव्हा आपण या डॅश लाइन नी ते दर्शवितो आमच्या कोर्सच्या दरम्यानचे हे तपशील आहेत ज्यात आपण या डॅश लाइन आणि डॅश डॉट लाइन काय आहेत आणि या सलग लाइन काय आहेत याबद्दल शिकू आत्तापर्यंत आपण येथे डायमेन्शन्स आणि त्रिज्या चिन्ह व्यास आणि ही रेफरन्स डायमेन्शन्स पहिले जेव्हा जेव्हा डायमेन्शन्स मोजण्याचे नसतात तेव्हा सहसा आपण त्या बाणा द्वारे दर्शवितो जसे की 0 75 दाखवणारी एक लाईनत्यात जे काही डायमेन्शन असेल ते डायमेन्शन आपण दर्शवितो आणि जेव्हा जेव्हा स्केल नसते आपण फक्त अधोरेखित करतो तर या प्रकरणात या दोन बिंदूंमधील अंतर 0 75आहे आपले खूप खूप आभार